नमस्कार शेवटच्या वर्गात आपण एका रांगेत RLC सर्किटच्या स्टेप रिस्पॉन्सबद्दल चर्चा करत होतो या वर्गात आपण समांतर RLC सर्किटवर चर्चा सुरू ठेवू आणि आपण अट देखील पाहू जेव्हा आपले RLC समांतर जोडलेले असेल आणि तेव्हा आपण त्या सर्किटला स्टेप रिस्पॉन्स प्रदान करु तर आपण शेवटच्या वर्गात ज्या गोष्टींवर चर्चा करीत होतो ते पुन्हा पाहूया शेवटच्या वर्गात आपण एका रांगेत RLC सर्किटच्या रिस्पॉन्सबद्दल चर्चा केली आणि आपण चर्चा केली की t बरोबर 0 असताना जेव्हा स्विच बंद असेल तेव्हा विशिष्ट सर्किटचे इक्वेशन आहे जिथे Vs हे व्होल्टेज सोर्स आहे जेव्हा आपण पुन्हा मांडणी केली तेव्हा आपल्याला सेकंड ऑर्डर डिफरेंशियल इक्वेशन मिळाले आणि मग आपण चर्चा केली की एका रांगेत RLC सर्किटच्या मेश विश्लेषणाच्या आधारे संकलित केलेल्या इक्वेशनच्या निराकरणामध्ये 2 घटक आहेत 1 म्हणजे नॅचरल रिस्पॉन्स आणि दुसरा फोर्सड रिस्पॉन्स आणि आपण पाहिले की एकूण रिस्पॉन्स म्हणजे फोर्सड रिस्पॉन्सची तसेच नॅचरल रिस्पॉन्सची बेरीज आहे नॅचरल रिस्पॉन्स मिळवण्यासाठी आपण Vs बरोबर 0 सेट केला आणि आपल्याला ओव्हरडॅम्प्ड क्रिटिकलीडॅम्प्ड आणि अंडरप्डॅम्प्ड परिस्थिती यासारख्या 3 अटी आढळल्या आणि आपल्याला या 3 अटी अंतर्गत 3 व्होल्टेज व्हॅल्यू मिळाल्या मग आपण चर्चा केली की फोर्सड रिस्पॉन्स म्हणजे कॅपेसिटरच्या स्टेडी स्टेट व्हॅल्यू शिवाय काही नाही जे व्होल्टेज Vs शिवाय काहीच नाही आणि शेवटी आपल्याला ओव्हरडॅम्प्ड क्रिटिकलडॅम्प्ड आणि अंडरडॅम्प्ड या 3 अटी प्राप्त झाल्या आणि आपण शेवटच्या वर्गात ज्या गोष्टींवर चर्चा करीत होतो ते असे की आपल्याला 2 अज्ञात A1 आणि A2 च्या दृष्टीने 3 इक्वेशन मिळाली आहेत ज्याची आपण व्हॅल्यू A1 आणि A2 प्रारंभिक आणि अंतिम अटीच्या मदतीने माहित करू शकतो जसे प्रारंभिक व्होल्टेज किंवा कॅपेसिटरचे व्होल्टेज इंडक्टर मधून वाहणारा प्रारंभिक करंट आणि त्याचप्रमाणे अंतिम व्हॅल्यू वगैरे मग आपण काय करू एखाद्या उदाहरणाच्या मदतीने आपण वस्तुस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करू मग आपण काय करू आपण हे उदाहरण घेऊ या उदाहरणात टाईम t बरोबर 0 ला स्विच उघडलेले आहे आणि आकृतीमध्ये दिलेला रेसिस्टर R 5 ओहम आहे मग काय होते स्विच सुरुवातीला बंद आहे आणि जेव्हा ते उघडले जाते तेव्हा ते सर्किट सीरिज RLC सर्किटमध्ये रूपांतरित होते तर आता कोणत्याही टाईम t ला करंट i ची व्हॅल्यू आणि कोणत्याही टाईम t ला व्होल्टेजची व्हॅल्यू शोधण्याचा प्रयत्न करू जेव्हा आपण ही विशिष्ट आकृती पहाल सुरुवातीला टाईम t 0 साठी स्विच बंद आहे काय होते हा विशिष्ट सर्किट इंडक्टर्सला शॉर्ट सर्किट करेल कारण तो स्विच खूप दीर्घ काळासाठी जोडलेला आहे आणि कॅपेसिटर ओपन सर्किट होईल कारण ते विशिष्ट व्हॅल्यूसाठी चार्ज होईल आणि ते ओपन सर्किट म्हणून कार्य करेल तर सर्किटमध्ये फक्त 2 रेसिस्टरच शिल्लक आहेत म्हणून या 2 रेसिस्टरच्या आधारे आपण शोधू शकतो की टाईम t बरोबर 0 ला कॅपेसिटर व्होल्टेजची व्हॅल्यू किती असेल आणि टाईम t बरोबर 0 ला इंडकटरद्वारे वाहणाऱ्या करंटची व्हॅल्यू किती असेल तर हा आपला प्रारंभिक बिंदू असेल आता या प्रश्नात 5 ओहम दिलेला आहे आता स्विच टाईम t बरोबर 0 ला बंद झाला आहे विशेषतः त्या टाईम t बरोबर 0 ला आपल्याला प्रथम इंडक्टरद्वारे वाहणार्या करंटची व्हॅल्यू शोधणे आवश्यक आहे आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्याला असे दिसून येते की केवळ 2 रेसिस्टन्सेस सर्किटमध्ये आहेत आणि इंडक्टरद्वारे वाहणारे करंट हे रेसिस्टन्सेस मधून वाहणारे करंट याशिवाय काहीच नाहीत तर आपल्याला जे मिळते ते म्हणजे 24 व्होल्ट व्होल्टेज सोर्स आहे आणि R ची व्हॅल्यू 5 आहे 1 ओहम रेझिस्टन्सची व्हॅल्यू 5 ओहम रेझिस्टन्ससह एका रांगेत जोडली गेली आहे म्हणून सर्किटचे एकूण रेझिस्टन्स 6 ओहम आहे आणि जे 24 व्होल्ट मध्ये लागू केले जातात करंट टाईम t बरोबर 0 ला हा सुरुवातीचा करंट 4 अँपिअर आहे आता कॅपेसिटरवरील सुरुवातीचा व्होल्टेज 1 ओहम रेसिस्टरच्या व्होल्टेज प्रमाणेच असेल तर आपण आकृतीवरून पाहू शकता आपल्याला 1 ओहम रेझिस्टरच्या व्होल्टेजची व्हॅल्यू शोधणे आवश्यक आहे आपल्याला माहित आहे की सर्किटमध्ये वाहणारे करंट 4 अँपिअर आहे ज्याची आपण नुकतीच गणना केली तर कॅपेसिटरचे व्होल्टेज 1 ओहम गुणिले 4 अँपियर म्हणजे 4 व्होल्ट आहे म्हणून आपल्याला सुरुवातीच्या कॅपेसिटरचे व्होल्टेज मिळेल ते 4 व्होल्ट आहे आता जेव्हा स्विच टाईम t 0 पेक्षा जास्तसाठी उघडेल म्हणजे 1 ओहम रेझिस्टर आता डिस्कनेक्ट झाले आहे जेणेकरून जेव्हा आपण स्विच टाईम t बरोबर 0 कराल तेव्हा हे विशिष्ट रजिस्टर सर्किटवरून डिस्कनेक्ट केले जाईल आता सर्किटमध्ये आपल्याकडे फक्त R 5 ओहम 1 हेनरी इंडक्टर आणि 0 5 फॅरेड कॅपेसिटर असेल म्हणून आपण एका रांगेत RLC सर्किटचे प्रकरण वैशिष्ट्यपूर्ण पाहतो आता येथे आपल्याला काय करायचे आहे प्रथम आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण रूट्स शोधून काढावे लागतील कारण ही एका रांगेत RLC सर्किट आहे ज्यामुळे आपण वैशिष्ट्यपूर्ण रूट्सची व्हॅल्यू काय असेल यावर चर्चा केली तर आपण α ची व्हॅल्यू शोधू α आणि आपल्याला α ची व्हॅल्यू 2 5 मिळेल आणि त्याची व्हॅल्यू 2 आहे आता आपण पहाल की α ω0 याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे ओव्हरडेम्प्ड स्टेट आहे तर या प्रकरणात ओव्हरडेम्प्ड म्हणजे आपले वैशिष्ट्यपूर्ण रूट्सची व्हॅल्यू 1 आणि 4 असेल जे आपण च्या सूत्रावरून शोधू शकता तर ही एक ओव्हरडॅम्प्ड नॅचरल रिस्पॉन्स असल्याने कोणत्याही टाईम t ला कॅपेसिटर व्होल्टेजची व्हॅल्यू v vf A1e t A2e 4t म्हणून दिली जाऊ शकते आता vf फोर्सड किंवा स्टेडी स्टेटचा रिस्पॉन्स आहे तर सुधारित सर्किट असलेल्या आकृतीतून पाहिल्यास जर स्विच उघडले तर Vs ची अंतिम व्हॅल्यू vf शिवाय काहीच नाही कारण जेव्हा कॅपेसिटर त्या व्हॅल्यूवर चार्जड होतो करंटची व्हॅल्यू 0 असेल स्टेडी स्टेट vf ची व्हॅल्यू 24 व्होल्ट असेल तर आपण आता v 24 A1e t A2e 4t लिहू शकतो आता पुढील कार्य A1 आणि A2 च्या प्रारंभिक अटीं वरून व्हॅल्यू शोधणे आवश्यक आहे म्हणजे टाईम t बरोबर 0 असताना आपल्याला व्होल्टेज v ची व्हॅल्यू 4 व्होल्ट माहित आहे जी आपण नुकतीच काढली होती जर आपण या इक्वेशन मध्ये t बरोबर 0 ठेवला तर आपल्याला मिळेल v 4 24 A1 A2 20 A1 A2 तर आपल्याला टाईम t बरोबर 0 ला कॅपेसिटरचे व्होल्टेज मिळते पुढे आपल्याला हे माहित आहे की इंडक्टरद्वारे करंट अचानक बदलू शकत नाही आणि हा तोच करंट आहे जो टाईम t बरोबर 0 अधिक ला वाहतो म्हणजे जेव्हा आपण स्विच उघडतो तेव्हा इंडक्टरद्वारे करंट अचानक बदलू शकत नाही ही एका रांगेत सर्किट आहे तर टाईम t बरोबर 0 असताना जो करंट इंडक्टर मधून वाहतो तोच कॅपॅसिटर मधून देखील वाहत जाईल म्हणून आपण म्हणू शकतो ज्याची आपण पूर्वी गणना केली आहे तर टाईम t बरोबर 0 ला हे 16 याच्या शिवाय काहीच नाही तर आपण इक्वेशनवरून गणना करू शकता आता टाईम t बरोबर 0 ला ही अट वापरण्यापूर्वी प्रथम आपल्याला v चे डेरिव्हेटिव्ह् घेणे आवश्यक आहे तर आपल्याला माहित आहे की टाईम t ला ही v ची व्हॅल्यू आहे मग आपण ह्याचे डेरिव्हेटिव्ह् काढू जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह् घेतो तेव्हा आपल्याला व्हॅल्यू मिळेल आता आपण t बरोबर 0 ठेवाल म्हणजे तुम्हाला दुसरे इक्वेशन मिळेल 16 A1 4 तर आता तुमच्याकडे A1 आणि A2 चे 2 इक्वेशनस् आहेत जे आपल्याला प्रथम येथून मिळाले आणि दुसरे आपल्याला येथून मिळाले जेणेकरुन आपण हे 2 इक्वेशनस् वापरू शकता आणि A1 आणि A2 च्या व्हॅल्यू शोधू शकता म्हणून जेव्हा आपल्याला A1 आणि A2 च्या व्हॅल्यूस् मिळतील त्या आपण कोणत्याही टाईम t साठी व्होल्टेजच्या व्हॅल्यूमध्ये ठेवू शकता आणि आपल्याला कोणत्याही टाईम t साठी व्होल्टेज चे इक्वेशन मिळेल आता इंडक्टर आणि कॅपेसिटर हे मालिकेमध्ये असल्याने इंडक्टर करंट हे कॅपेसिटर करंट सारखेच आहे तर आपण काय म्हणू शकतो आपण असे म्हणू शकतो की इंडक्टर करंट i म्हणून C dvdt दिले जाऊ शकते जेव्हा आपण हे डिफरंटन्शियेट करता आणि कॅपेसिटर C ने गुणता तेव्हा आपल्याला कोणत्याही टाईम t ला देखील करंट i ची व्हॅल्यू मिळेल जर आपण t ची व्हॅल्यू 0 ठेवाल तर आपल्याला t चे इक्वेशन मिळेल जे आपण सध्या टाईम t बरोबर 0 ला i साठी मिळवतो जो आपला अपेक्षित निकाल आहे तर अशा प्रकारे आपण सुरुवातीच्या व्हॅल्यूच्या मदतीने A1 आणि A2 असलेल्या अज्ञात व्हॅल्यूची गणना करू शकता जे इंडक्टर करंट आणि कॅपेसिटर व्होल्टेज आहेत आता समांतर RLC सर्किटच्या स्टेप रिस्पॉन्सच्या दुसर्या प्रकारात जाऊ समजा या प्रकारात समांतर RLC सर्किट येथे या आकृतीत दर्शविले आहे तर आपण काय करीत आहोत आपण सुरुवातीला टाईम t बरोबर 0 ला स्विच बंद ठेवत आहोत टाईम t 0 पेक्षा कमी असताना आपण स्विच उघडत आहोत जेणेकरून समांतर RLC सर्किट मिळेल करंट सोर्स शॉर्ट सर्किट असेल तर जेव्हा आपण ते उघडाल तेव्हा ते समांतर RLC सर्किटमध्ये रुपांतरित होईल आता टाईम t 0 पेक्षा जास्ती ला वरच्या नोड वर KCL लागू करू मग काय होईल करंट I ची व्हॅल्यू R L आणि C असे तीन सर्किट घटकांमध्ये विभागल्या जाईल जेणेकरून रेसिस्टर R मधून वाहणार्या करंटची व्हॅल्यू काय असेल जी V ने विभाजित R आहे V हे कोणत्याही टाईम t ला कॅपेसिटर व्होल्टेज शिवाय काहीच नाही अधिक i म्हणजे ही प्रारंभिक आहे असे आपण गृहित धरतो की कोणत्याही टाईम t ला इंडकटर मधून करंट i वाहत आहे अधिक कॅपेसिटर करंट कॅपेसिटर करंट C dv ने विभाजित dt म्हणून दिले जाऊ शकते आणि या 3 करंटची बेरीज करंट सोर्सच्या Is व्हॅल्यू इतकी असेल आता हे आपल्याला माहित आहे आपण या इक्वेशनमध्ये v ची व्हॅल्यू ठेवतो आणि अंतिम इक्वेशन मिळण्याची पुन्हा व्यवस्था केली जाते सर्किटच्या समांतर संयोजनातून आपल्याला हे मिळते आता संपूर्ण निराकरणात नॅचरल रिस्पॉन्स तसेच फोर्सड रिस्पॉन्स असेल तर आपण लिहू शकता एकूण करंट i हा फोर्सड रिस्पॉन्स आणि नॅचरल रिस्पॉन्स करंट याशिवाय काही नाही आता सोर्स फ्री समांतर RLC सर्किटबद्दल चर्चा करताना मागील भागाप्रमाणे आपला करंटचा नॅचरल रिस्पॉन्स समान आहे जेणेकरून आपण ते इक्वेशन लिहू शकतो मग काय मिळाले ओव्हरडॅम्प्डच्या प्रकरणात A1e σ1t A2e σ2t हा नॅचरल रिस्पॉन्स आहे जिथे σ1 आणि σ2 ही नियंत्रित इक्वेशनची वैशिष्ट्ये रूट्स आहेत आणि क्रिटिकल डॅम्प्ड च्या प्रकरणात नॅचरल रिस्पॉन्स A1e αt A2e αt A3e αt होता α हा डॅम्पिंग गुणांक होता आणि अंडर डॅम्प्डच्या प्रकरणात आपल्याला e αt A1cosωdt A2sinωdt प्राप्त झाले जेथे ωd डॅम्प्ड फ्रिक्वेन्सी होती आता सर्किटच्या नॅचरल रिस्पॉन्स असलेल्या सोर्स फ्री रिस्पॉन्स बद्दल चर्चा करतांना हे 3 मिळाले आता फोर्सड रिस्पॉन्स म्हणजे स्टेडी स्टेट किंवा i ची अंतिम व्हॅल्यू आहे जर आपण सर्किट पाहिल्यास जेव्हा स्विच खूप जास्त कालावधीसाठी खुले असेल तर हा इंडक्टर शॉर्ट सर्किट असेल तर संपूर्ण करंट Is इंडक्टक्टरद्वारे वाहेल आणि आपण असे म्हणू शकता की इंडक्टक्टरद्वारे वाहणार्या करंटची अंतिम व्हॅल्यू करंट सोर्स सारखी म्हणजे Is आहे तर आपण if च्या जागी Is ची व्हॅल्यू जोडाल तो फोर्सड रिस्पॉन्स आहे जर तुम्हाला एकूण करंटची व्हॅल्यू मिळेल तर Is अधिक सर्किटचा ओव्हरडॅम्प्ड प्रकरणातील नॅचरल रिस्पॉन्स या शिवाय काहीच नाही पुन्हा Is अधिक क्रिटिकल डॅम्प्ड सर्किटचा रिस्पॉन्स जेव्हा सोर्स उपलब्ध नसतो आणि अधिक अंडर डॅम्प्डच्या प्रकरणात Is अधिक अंडरडॅम्प्ड सर्किटचा नॅचरल रिस्पॉन्स तर आपल्या डॅम्पिंग गुणांक आणि सर्किटची नॅचरल फ्रिक्वेन्सी यांच्या संदर्भात विविध अटींवर आधारित आपल्याला हे 3 मिळतील म्हणजे ते α आणि ω0 आहे तर विविध परिस्थितीत आपल्याला करंटच्या 3 व्हॅल्यू मिळतील ओव्हरडॅम्पडच्या प्रकरणात आपल्याला α ω0 क्रिटिकल डॅम्प्ड झाल्यास α ω0 आणि अंडरडॅम्पड च्या प्रकरणात आपल्याला α ω0 मिळतील तर करंटच्या इक्वेशनच्या या संचामध्ये आपल्याला माहिती आहे की A1 आणि A2 हया 2 गोष्टी अज्ञात आहेत मग आपण कशी शोधू A1 आणि A2 च्या व्हॅल्यू शोधण्यासाठी आपण पुन्हा प्रारंभिक करंट आणि व्होल्टेज व्हॅल्यू म्हणजेच इंडक्टर करंटद्वारे आणि कॅपेसिटर व्होल्टेजद्वारे शोधू शकतो आता आपण कसे करू चला 1 उदाहरण घेऊया जेणेकरून गोष्टी अधिक स्पष्ट होतील येथे जर तुम्हाला सर्किट दिसत असेल तर 4 एम्पीयर करंट सोर्स इंडक्टरला समांतर जोडलेला आहे तर जेव्हा स्विच टाईम t 0 पेक्षा कमी साठी उघडल्यावर करंट फक्त इन्डक्टर मधून जाईल आपण असे म्हणू शकता की टाईम t 0 पेक्षा कमीसाठी सर्किट 2 भागात विभागलेले आहे एक भाग असा आहे जिथे करंट सोर्स उपलब्ध आहे दुसरा भाग जिथे व्होल्टेज सोर्स उपलब्ध आहे म्हणून जेव्हा स्विच उघडेल तेव्हा t 0 पेक्षा कमीसाठी करंट 20 हेनरी इंडक्टर मधून जाईल याचा अर्थ असा आहे की आपण असे म्हणू शकता की टाईम 0 च्या बरोबर करंट i 4 अँपेअर शिवाय काहीही नाही हे आपण सर्किटमधून सहज मिळवू शकता आता आपल्यास दिसेल की सर्किटच्या दुसर्या भागावर जोडलेले व्होल्टेज 30u व्होल्ट आहे तर याचा अर्थ काय आहे म्हणजे जेव्हा टाईम t 0 पेक्षा कमी असते व्होल्टेजची व्हॅल्यू 30 व्होल्ट आहे जेव्हा टाईम t 0 पेक्षा जास्त ही व्हॅल्यू 0 व्होल्ट बनेल म्हणजे जेव्हा स्विच बंद होते तेव्हा हा व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट असतो तर हे आपणास लक्षात ठेवावे लागेल कारण येथे युनिट स्टेप कार्य u आहे याचा अर्थ असा आहे की टाईम t 0 पेक्षा कमी साठी युनिट स्टेपची व्हॅल्यू 0 असते परंतु 0 असते जेव्हा t 0 पेक्षा मोठा असतो तर या 2 गोष्टींनी आपण सर्किट सोडवू हा स्विच t 0 पेक्षा कमी साठी खुला आहे म्हणून आपल्याला आढळले की प्रारंभीचा करंट जो इंडक्टर मधून वाहतो तो 4 अँपीयर आहे आता u हे 30 च्या बरोबरीने असेल जेव्हा t 0 पेक्षा कमी असेल आणि 0 च्या बरोबरीने असेल जेव्हा t 0 पेक्षा जास्त असेल तर व्होल्टेज सोर्स सर्किटवर फक्त t 0 पेक्षा कमी असल्यास लागू होईल आता t 0 वजा समान आहे म्हणजे स्विच बंद होण्यापूर्वी कॅपेसिटर ओपन सर्किटसारखे कार्य करते आणि त्याभोवती व्होल्टेज त्याच्या समांतर जोडलेल्या 20 ओहम रेझिस्टरच्या व्होल्टेजसारखेच असते तर आपण सर्किटचा हा विभाग व्होल्टेज पाहत असाल कारण स्विच खुप दीर्घ काळासाठी खुले असेल तर हे कॅपेसिटर ओपन सर्किट म्हणून कार्य करेल म्हणून कॅपेसिटरचे व्होल्टेज 20 ओहम रेसिस्टर वरील व्होल्टेज सारखेच असेल आता टाईम t 0 पेक्षा कमीसाठी व्होल्टेज सोर्सची व्हॅल्यू 30 व्होल्ट आहे आणि हे 2 मालिकेत आहेत कारण करंट या दिशेने जाईल तर जे कॅपेसिटरच्या समांतर 20 ओहम रेसिस्टर आहे त्याच्या व्होल्टेजची व्हॅल्यू काय असेल आपण फक्त व्होल्टेज डिव्हिजन वापरू शकता आणि आपल्याला हे समजेल की या व्होल्टेजची व्हॅल्यू टाईम t बरोबर 0 ला 15 व्होल्टशिवाय काहीही नाही जेव्हा स्विच बंद होते तेव्हा हे कॅपेसिटरचे प्रारंभिक व्होल्टेज आहे तर आपल्याला टाईम t बरोबर 0 ला इंडकटर मधून वाहत असलेला करंट आणि टाईम t बरोबर 0 ला कॅपेसिटरमध्ये व्होल्टेज अशा 2 प्रारंभिक परिस्थिती मिळाल्या आता टाईम t 0 पेक्षा जास्त असेल काय होईल स्विच बंद झाले आहे आणि करंट सोर्स सह समांतर RLC सर्किट आहे आता व्होल्टेज सोर्स बंद आहे कारण टाईम t 0 पेक्षा जास्तसाठी 0 असेल म्हणून याचा अर्थ असा आहे की शॉर्ट सर्किट होईल तर आता 20 ओहम आणि हे 20 ओहम दोन्ही समांतर आहेत तर मग आपण काय म्हणू शकतो की सर्किट मधल्या इक्विव्हॅलेंट R ची व्हॅल्यू 10 ओहम असेल कारण आता 20 ओहम आणि 20 ओहम समांतर आहेत हे शॉर्ट सर्किट केले जाईल तर आता आपल्याकडे समांतर RLC सर्किट्सचे प्रकरण आहे तर आपल्याकडे इंडक्टर आहे आपल्याकडे कॅपेसिटर आहे आणि आपल्याकडे 10 ओहमचा इक्विव्हॅलेंट रेसिस्टन्स आहे जो पुन्हा समांतर आहे तर आता आपण काय करू शकतो समांतर RLC सर्किटच्या प्रकरणात आपल्याला मिळालेली इक्वेशन आपण लागू करू शकतो म्हणून आपण पूर्वी मोजलेल्या व्हॅल्यूच्या मदतीने वैशिष्ट्यपूर्ण रूट्स निर्धारित करू शकतो तर α 12RC शिवाय काहीच नाही म्हणून जर आपण R आणि C ची व्हॅल्यू ठेवली तर R 10 C 8 मिली फॅरेड असेल तर ते 8 गुणीला 10 ला पॉवर 3 होईल आणि आपल्याला α ची व्हॅल्यू 6 25 म्हणून मिळेल त्याचप्रमाणे आणि आपल्याला ते 2 5 म्हणून मिळेल येथे आपणास दिसेल की α ω0 याचा अर्थ असा की ओव्हरडेम्प्ड सर्किटचे प्रकरण आहे आपण असे म्हणू शकतो की रूट्सची व्हॅल्यू म्हणजेच आणि आपल्याला 2 वैशिष्ट्यपूर्ण रूट्स मिळतात आपण करंट i ची व्हॅल्यू लिहू शकतो जे if च्या फोर्सड रिस्पॉन्स शिवाय काहीच नाही आणि येथे if ची व्हॅल्यू Is आहे ज्याची आपण नुकतीच समांतर RLC सर्किटच्या प्रकरणात गणना केली तसेच नॅचरल रिस्पॉन्सच्या बाबतीत म्हणजेच A1e σ1t A2e σ2t येथे Is हे 4 च्या बरोबरीने आहे आपण आकृतीतून पाहू शकतो जेव्हा सर्किट स्विच खूप दीर्घ काळासाठी बंद केला जातो तेव्हा कॅपेसिटर ओपन सर्किट म्हणून कार्य करेल आणि संपूर्ण करंट 20 हेनरी इंडक्टरद्वारे जाईल तर याचा अर्थ असा की सर्किटमध्ये Is 4 अँपिअर आहे तर आपल्याला हे मिळाले की Is 4 अँपिअर समान आहे वरील इक्वेशनमध्ये जर आपण t बरोबर 0 ची व्हॅल्यू ठेवली तर तुम्हाला माहिती असेल की i ची व्हॅल्यू टाईम t बरोबर 0 असताना 4 आहे जी आपण आत्ताच मोजली म्हणून तुम्हाला A2 A1 मिळेल आता जर आपण वरील इक्वेशनचे डेरिव्हेटिव्ह् घ्याल तर आपल्याला टाईम t बरोबर 0 असताना चे हे इक्वेशन मिळेल आता आपल्याला माहिती आहे की कपॅसिटरचे व्होल्टेज अचानक बदलू शकत नाही म्हणून ते 15 व्होल्ट म्हणूनच राहील आणि कॅपेसिटर इंडक्टर बरोबर समांतर असल्याने समान व्होल्टेज इंडक्टरवर देखील लागू होईल जेणेकरून आपण सहजपणे इंडक्टरवर व्होल्टेज लिहू शकता जे याशिवाय काहीही नाही आता आपण या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू ठेवली म्हणजे तुम्हाला A2 ची व्हॅल्यू मिळेल आपण इक्वेशन वापरू शकता ज्याचे t बरोबर 0 असताना आपण गणना केली आहे आणि आपण A1 चे इक्वेशन काढत होतो अधिक A1 आणि A2 च्यामधले संबंध जेव्हा टाईम t बरोबर 0 आहे तेव्हा i ची व्हॅल्यू 4 अँपेअर आहे तर आता आपल्याला 2 इक्वेशन मिळाले आणि आपण ते सोडवू शकतो आणि आपल्याला A2 ची व्हॅल्यू मिळेल आणि त्याच प्रमाणे आपल्याला A1 ची व्हॅल्यू मिळेल आता आपल्याकडे A1 आणि A2 आहे आपण असे म्हणू शकतो की करंट i ची व्हॅल्यू 4 अधिक शिवाय काहीही नाही अधिक आपण इक्वेशनची व्हॅल्यू ठेवू शकता घटकांची व्हॅल्यू ठेवू शकता जेणेकरून आपल्याला हे विशिष्ट इक्वेशन मिळेल तर t च्या दृष्टीने हे करंटचे अंतिम इक्वेशन आहे तर जेव्हा समांतर RLC सर्किट असेल तेव्हा आपण A1 आणि A2 ची व्हॅल्यू मोजू शकता यासह आपण आपले आजचे सत्र बंद करू म्हणून या सत्रात आपण एका रांगेत RLC सर्किट तसेच समांतर RLC सर्किटच्या स्टेप रिस्पॉन्सबद्दल चर्चा केली आणि आता आपण हे अधिक सोपे स्वरूपात फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड ऑर्डर इक्वेशन सोडविण्यासाठी पुढे जाऊ कारण या प्रकारच्या इक्वेशन आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते या डिफरेंशियल इक्वेशन मधील फर्स्ट स्टेप व सेकंड स्टेप डिफरेंशियल इक्वेशन होते हे सोडविणे कधीकधी कठीण असते म्हणून आपण लॅपलेस ट्रान्सफॉर्म नावाचे आणखी एक तंत्र वापरणार आहोत आणि आपण प्रथम लॅपलेस ट्रान्सफॉर्म समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि मग आपण फर्स्ट स्टेप आणि सेकंड स्टेप इक्वेशन आणि फर्स्ट स्टेप आणि सेकंड स्टेप सर्किट्स पुन्हा सोडविण्यासाठी तंत्र लागू करू